तर हे BUCK कन्व्हर्टर आहे आपण सर्किटशी आत्तापर्यंत परिचित आहोत आम्हाला कंपोनेंट्स स्विच डायोड इंडक्टन्स आणि कॅपेसिटन्स रेट करणे आवश्यक आहे हे चार कंपोनेंट्स आहेत जे आपल्याला हे डिझाइन करण्यासाठी आवश्यक आहेत कंपोनेंट्स ना योग्य रीतीने रेट करण्यासाठी आम्हाला विविध वेव्हफॉर्म्स ची समज असणे आवश्यक आहे जे खूपच क्रिटिकल आहेत आता पोल व्होल्टेज VP हा एक अतिशय महत्त्वाचा वेव्हफॉर्म आहे जो तुम्हाला समजला पाहिजे कारण ते या डायोड आणि ट्रान्झिस्टर दोन्हीचे व्होल्टेज रेटिंग करण्यास मदत करेल इंडक्टरचे करंट वेव्हफॉर्म अतिशय क्रिटिकल आहे कारण हा या कंपोनेंट्स तील एक महत्त्वाचा भाग आहे या विशिष्ट टोपोलॉजीमध्ये इंडक्टरद्वारे करंट आहे हे पाहणे इनपुटमधील करंट प्रवाहाविषयी माहिती देते आणि म्हणून ट्रान्झिस्टरमधील करंट डायोड मधील करंट कारण फ्रीव्हीलिंग करंट देखील इंडक्टरमधून वाहतो इंडक्टरमधून वाहणारा करंट देखील कॅपेसिटर करंट आणि लोडद्वारे करंट मध्ये विभागतो आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे कॅपॅसिटरद्वारे करंट चे शून्य एवरेज मूल्य स्टेडि स्टेट असेल आणि आउटपुट लोडद्वारे करंट शुद्ध DC वर असेल तर या गोष्टी लक्षात घेऊन आपण वेव्हफॉर्म्स बनवूया आणि वेव्हफॉर्म्सच्या आधारे आपण विविध कंपोनेंट्स ची रेटिंग मूल्ये वाचू शकतो आता x आणि y अक्ष ठेवून सुरुवात करू आता मला येथे x अक्ष जो वेळ अक्ष आहे आणि y अक्षावर आपल्याकडे तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत Vg Vg हे काहीच नाही तर गेट सिग्नल जे आपण या टप्प्यावर लागू करणार आहोत मला ते Vb म्हणून ठेवायचे नव्हते कारण ते बॅटरी व्होल्टेजमध्ये गोंधळलेले असू शकते म्हणून आपण सिम्युलेशनमध्ये दर्शविल्याप्रमाणे मी याला Vg म्हणत आहे आणि हे चालू किंवा बंद करण्याचा हा सिग्नल आहे तर तो सिग्नल काय आहे आणि त्याआधी इतर महत्त्वाचे व्हेरिएबल व्होल्टेज जे आपल्याला पाहायचे आहे ते म्हणजे पोल व्होल्टेज पोल व्होल्टेज P या बिंदूवरील व्होल्टेज ग्राउंड च्या संदर्भात आणि नंतर करंट जो इंडक्टर करंट आहे आता पोल व्होल्टेज या डायोड रेटिंगवर व्होल्टेज आणि ट्रान्झिस्टरच्या रेटिंगच्या संदर्भात माहिती देईल आणि व्होल्ट सेकंद बॅलन्स तपासण्यासाठी इंडक्टरमधील व्होल्टेज देखील देईल इंडक्टरचा करंट इनपुट करंट डायोडद्वारे प्रवाह आणि लोडद्वारे कॅपेसिटन्स करंटवर बरीच माहिती देईल तर आपण त्यांना एक एक करून पाहू व्होल्टेजसाठी मी हे येथे स्थापित करते तर हे वेव्हफॉर्म व्होल्टेज वेव्हफॉर्म आहे जे आपल्याला या पॉवर सेमीकंडक्टर स्विचच्या बेसशी किंवा गेटवर दिसेल जेव्हा पल्स जास्त असते तेव्हा स्विच चालू असतो जेव्हा पल्स कमी असते तेव्हा हा स्विच बंद असतो आणि त्या वेळी डायोड फ्रीव्हीलिंग असतो तर ही वेळ dTs वेळ असेल आणि ही वेळ 1 - dTs वेळ असेल ही वेळ ऑन टाइम आहे आणि ही ऑफ टाइम आहे म्हणून आपण त्यानुसार त्यांना चिन्हांकित करू तर मी येथे चिन्ह ठेवतो तर ही dTs वेळ आहे आणि ही 1 - dTs वेळ आहे आता अशी वेव्हफॉर्म आम्ही आता गेटवर लागू करू तर काय होते या वेळी Vin पोलवर येतो तर पोल व्होल्टेज Vin व्हॅल्यू असेल आणि जेव्हा हे बंद असेल तेव्हा डायोड हा मार्ग फ्रीव्हीलिंग करत असेल आणि पोल व्होल्टेज ग्राउंड शी जोडला जाईल तर ते 0 असेल ते चिन्हांकित करू तर मी हे वेव्हफॉर्म येथे ठेवणार आहे तर येथे पहा की निळ्या रंगाचे वेव्हफॉर्म हे पोल व्होल्टेज वेव्हफॉर्म आहे जे येथे Q चालू असताना आणि पोल व्होल्टेज जास्त असताना दिसते आणि ते Vin व्हॅल्यू आहे आणि मी Vin या चिन्हाद्वारे दर्शवितो आता याचे एवरेज मूल्य आहे तर मी अशा रेषेद्वारे एवरेज मूल्य दर्शवू तर हे DC व्हॅल्यू आहे जे तुम्हाला आउटपुटवर दिसेल कारण ही याची सरासरी आहे या Vin ची एवरेज किती आहे या भागाची एवरेज किती आहे आणि हा भाग एवरेज खाली येईल हे येथे भरेल आणि नंतर तुम्हाला मिळेल गुळगुळीत आणि तो आमचा Vo Vo जो dVin आहे तो वेव्हफॉर्म ची एवरेज आहे आता जर मी Vo ची एवरेज घेतली तर ज्याचे एम्पलीट्यूड मी एरो ने दर्शवत आहे ते Vin मायनस Vo असेल आणि एवरेज मूल्यापासून 0 पर्यंत हे एम्पलीट्यूड Vo असेल तर हा भाग खरं तर इंडक्टरमध्ये तुम्हाला दिसणारा वेव्हफॉर्म असेल तर तुम्ही पाहता की एवरेज च्या वरचा भाग आणि एक एवरेज पेक्षा कमी तर तो पिवळा भाग हा एक आहे जो इंडक्टरमध्ये दिसणार आहे आणि पिवळ्याच्या वरच्या भागाला आणि वेव्हफॉर्म च्या पिवळ्या भागाचा खालचा भाग एवरेज मूल्याच्या वर आणि खाली करत व्होल्ट सेकंद बॅलन्स असावा तर वेव्हफॉर्मच्या पिवळ्या भागाला VL किंवा इंडक्टरमधील व्होल्टेज म्हणतात तर या वेव्हमध्ये व्होल्टेज आणि पोल व्होल्टेज मध्ये इतकी माहिती आहे हे तुम्हाला एवरेज आउटपुट देते हे तुम्हाला इंडक्टरमधील व्होल्टेज आणि व्होल्ट सेकंड बॅलन्स देत आहे आणि याच्या मदतीने आपण हे दोन कंपोनेंट्स रेट करू शकतो आता या कालावधीत dTs कालावधी ट्रान्झिस्टर चालू आहे ते पाहू जर ट्रान्झिस्टर पोल व्होल्टेज वर असेल तर येथे Vin असेल तर डायोडचे पीक इनव्हर्स व्होल्टेज किती असावे डायोडचा पीक इनव्हर्स व्होल्टेज Vin किंवा किमान Vin पेक्षा मोठा असावा कारण या डायोडला Vin च्या पोटेन्शियल इक्विव्हॅलेंट मूल्याचा सामना करावा लागतो आता हे बंद आहे आणि हे फ्रीव्हीलिंग आहे असे म्हणूया म्हणून जेव्हा हे फ्रीव्हीलिंग असते तेव्हा हे ग्राउंड वर खेचले जाते तर एमीटर ग्राउंड वर खेचला जातो आणि हेVin येथे आहे तर या BJT किंवा इतर कोणत्याही पॉवर सेमीकंडक्टर स्विचची व्होल्टेज सहन करण्याची क्षमता जे येथे ठेवले आहे ते Vin असावे जे हे मूल्य आहे तर तुम्ही पाहत आहात की हे वेव्हफॉर्म आणि पोल व्होल्टेज वेव्हफॉर्म बघून आम्हाला या दोन उपकरणांची दोन महत्त्वाची रेटिंग सापडली आहेत स्विचचे व्होल्टेज विथस्टेंड रेटिंग आणि व्होल्टेज विथस्टेंड रेटिंग किंवा डायोडचे पीक इनव्हर्स व्होल्टेज आता आपण इंडक्टर करंट बघूया मी इथे हिरवी रेषा काढली आहे इथली हिरवी रेषा ही इंडक्टर करंट नाही तर आउटपुटमध्ये अतिशय नेगलिजिबल रीपल गृहीत धरून लोडमधून वाहणारा करंट आहे मी अंदाजे ते एका सरळ रेषेने आणि हा करंट आहे जो लोडमधून वाहणारा DC प्रवाह आहे आपण त्यास Io असे म्हणू तर हे Io आहे आणि आता जेव्हा ट्रान्झिस्टर Q व्होल्टेजवर असेल तेव्हा इंडक्टरमधून करंट कसा असेल येथे Vin आहे आणि व्होल्टेज Vo आहे तर स्टेडि स्टेट Vin Vo इंडक्टरवर लागू केला जातो तर काय घडत आहे ते पाहण्यासाठी मी लेखन पॅड घेऊ तर या इंडक्टरचा विचार करा आणि ते या VL वर व्होल्टेज प्राप्त करत आहे जे काही निर्देशांकावर Vin Vo च्या बरोबरीचे आहे तर आपल्याला माहित आहे की VL आणि जेथे i आहे इंडक्टरमधून वाहणारा करंट VLL रेशो ने किंवा तो Vin - VoL रेशो ने दिलेला आहे तर हा किंवा वेव्हफॉर्मचा स्लोप आहे तर या स्लोप वर करंट वेव्ह वाढले पाहिजे म्हणून जर मी हा स्लोप काढला तर इंडक्टरमध्ये व्होल्टेज Vin - Vo असताना ते असे वाढले पाहिजे कारण Vin हा कॉन्स्टंट Vo हा कॉन्स्टंट आहे L हा ज्ञात कॉन्स्टंट आहे तर दर एक लिनियर असणे आवश्यक आहे आणि ते L आहे आणि जेव्हा स्विच बंद असेल तेव्हा आपण आधी पाहिले की इंडक्टरची ही बाजू 0 होते आणि येथे ती Vo आहे आणि जी लागू केली जाते ती Vo आहे तर अशा परिस्थितीत di हा दर काय असेल काही रंगात बदल VLL होतो - VoL आता Vo L निगेटिव्ह स्लोप दर्शवतो त्यामुळे या दराने घसरण सुरू झाली पाहिजे तर हे असे होईल - VoL आणि निगेटिव्ह स्लोप पडणे आणि त्यानंतरचे सायकल पुन्हा या पद्धतीने जाणे आणि घसरण सुरू करणे तर हा इंडक्टरद्वारे करंटचा आकार असेल आता एव्हरेज मूल्य किती असेल एव्हरेज मूल्य आउटपुटमधून एव्हरेज मूल्य वाहते आणि ते काहीच नाही परंतु Io आणि रिपल व्हॅल्यू 0 एव्हरेज असलेल्या कंपोनेंट्स सह कॅपेसिटरमधून प्रवाहित होईल तर कॅपॅसिटरद्वारे असे चिन्हांकित केलेले जे प्रवाहित होणार आहे तर आपण हीच अपेक्षा करू शकतो आणि आपण परत जाऊ या आणि त्या स्लाइडवर एक नजर टाकूया तर इंडक्टर करंटचे एव्हरेज मूल्य Io आहे आणि तेच पुढे जाईल इंडक्टन्सचा रिपल कंपोनेंट कॅपेसिटन्समधून जाईल आणि येथे रिपल कंपोनेंट नसेल तर आपण रिपल कंपोनेंट येथे ठेवू आणि पाहू रिपल कंपोनेंट येथे ठेवल्यानंतर आपण पहाल की वेव्हचा आकार आपण त्या वेळी चर्चा केल्याप्रमाणे आहे जेव्हा Q चालू होता आणि तो चार्ज होत होता आणि हा चार्जिंग अप दर Vin - Vo L आणि नंतर इंडक्टर असतो डिस्चार्ज होत असताना ते बंद असताना डिस्चार्ज होत असताना ते अशा प्रकारे फ्रीव्हीलिंग करत आहे आणि ते उणे VoL च्या दराने खाली पडत आहे आणि ते त्रिकोणाप्रमाणे स्टेडि स्टेट पुनरावृत्ती होत आहे आणि ते भरलेले आहे येथे रंगीत भरलेला भाग हा 0 एव्हरेज भाग आहे आणि तो भरलेला भाग कॅपॅसिटन्समधून प्रवाहित होईल तो कॅपॅसिटन्स करंट आहे ज्याचे एव्हरेज मूल्य Ro मधून वाहणारे करंट आहे आणि हा संपूर्ण वेव्ह आकार हा इंडक्टर करंट आहे तर तुम्हाला दिसेल की तुम्हाला इथे पुन्हा मिळेल घटकां च्या रेटिंगमध्ये भरपूर माहिती जर तुम्ही BJT मधून वाहणारा करंट पाहिला तर बीजेटी करंट फक्त या भागादरम्यान वाहतो तर मला द्या तर फक्त या भागादरम्यान बीजेटीमधून करंट वाहतो त्यामुळे तुम्ही तुमच्या BJT ला यासाठी रेट करू शकता की त्यात Io चा मॅक्सिमम करंट अधिक आहे तर जर मी असे म्हणतो की रीपल एम्पलीट्यूड या ∆IL प्रमाणे आहे तर BJT साठी करंटचे रेटिंग Io ∆IL2 असेल जे हे पीक असेल जे पीक करंट असेल या ड्युटी सायकल d मध्ये एव्हरेज करंट रेटिंग Io असेल आणि डायोडसाठी ते या काळात असे दिसेल जेव्हा जेव्हा स्विच बंद असेल तेव्हा डायोड फ्रीव्हीलिंग असेल आणि या काळात डायोडमधून करंट असेल आणि तो समान इंडक्टर करंट आहे जो त्यात विभाजित झाला आहे म्हणून डायोडमध्ये देखील समान पीक करंट मूल्य Io ∆IL2 असणे आवश्यक आहे आणि एव्हरेज मूल्य Io चे मूल्य असेल 1 ड तर अशा प्रकारे तुम्हाला इनपुटमधून वाहणार्या करंटचे मूल्य आणि डायोड 2 मधून वाहणार्या करंटचे मूल्य मिळते आता हे गंभीर वेव्हफॉर्म्स आहेत ज्याबद्दल तुम्हाला स्पष्ट असणे आवश्यक आहे आणि जेव्हा तुम्ही सिम्युलेशन करता तुम्ही सिम्युलेशनमध्ये या प्रभावांचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हे पहा की या वेव्हफॉर्ममध्ये तुम्हाला जे मिळत आहे ते कॅपॅसिटर करंटचे वेव्हफॉर्म आहे जे कॅपेसिटरमधून वाहते जर इंडक्टर या रेषेत चालू असेल तर ही 0 रेषा असेल Io लाइन असेल आता कॅपेसिटरमधून वाहणाऱ्या करंट चा विचार करू ही हिरवी रेषा ० आहे असे गृहीत धरल्यास लोडच्या बाजूने कोणताही एव्हरेज Io कंपोनेंट्स उडून गेला नाही आता कॅपेसिटरमध्ये महत्त्वाचे काय आहे ते म्हणजे चार्ज केलेले बॅलेन्स आणि सेकंड बॅलेन्स साठी हे क्षेत्र या क्षेत्रफळाच्या समान असावे तर कॅपेसिटरमध्ये लावलेल्या चार्ज चे रक्कम बाहेर काढलेल्या चार्जे च्या समान असावी तर हा डेल्टा Q असेल आता कॅपेसिटर वेव्हफॉर्म्सकडे पाहताना आपल्याला कळते की इंडक्टर करंट मॅग्नेटिकलि चार्ज होण्याची हीच वेळ आहे तर ही dt आहे आणि ही वेळ आहे जेव्हा इंडक्टर करंट मायनस VoL च्या स्लोप ने पडतो आणि म्हणून हा 1- d Ts असावा तथापि जर तुम्ही ट्रँगल चा विचार केला तर हा वरचा ट्रँगल आणि खालचा इन्वर्तेड ट्रँगल हे समान त्रिकोण आहेत कारण तुम्हाला दिसेल की एकूण उंची ∆IL आहे म्हणून या ट्रँगल ची उंची ∆IL2 आहे ट्रँगल च्या या भागाची उंची आहे तसेच ∆IL 2 आणि म्हणून बेस देखील समान आहेत कारण ते समान ट्रँगल आहेत आणि उंची समान आहे आणि तुम्ही सहजपणे म्हणू शकता की पाया Ts2 आहे तर ∆IL 2 पासून ∆IL 2 वर जाताना आणि ही सरळ रेषा आहे मध्यबिंदू जो कॅपेसिटरच्या बाबतीत 0 वर आहे ते अर्धे अंतर असेल त्याचप्रमाणे मध्यबिंदू खाली येताना वेळेत अर्धा अंतर असेल आणि म्हणून हा Ts 2 असेल दुसरा आधार देखील Ts 2 असेल तर आता आपण हा त्रिकोण पाहू या ट्रँगल चे क्षेत्रफळ तुम्हाला चार्ज देईल तर चार्ज ट्रँगल च्या उंचीच्या अर्धा पाया असेल ज्याचा अर्धा पाया आहे Ts2 ट्रँगल च्या उंचीमध्ये ∆IL2 जो Ts∆IL8 किंवा पुढे ∆IL8 पट आहे fs म्हणजे स्विचिंग फ्रिक्वेन्सी Ts हा स्विचिंग कालावधी आहे fs स्विचिंग फ्रिक्वेन्सी आहे आता डेल्टा क्यू हे कॅपेसिटरच्या C∆VV ऑपरेशनद्वारे कॅपेसिटरमध्ये चार्जमधील बदल आहेत आता हे आपल्याला माहित आहे की ∆IL 8fs आहे आणि म्हणून आपण C C हे ∆IL 8fs ∆V च्या बरोबरीचे आहे हे शोधू शकतो आता हा एक महत्त्वाचा संबंध आहे ज्याचा वापर तुम्ही कॅपेसिटन्सचे मूल्य शोधण्यासाठी करू शकता जे तुम्हाला बक कन्व्हर्टर साठी ठेवावे लागेल आता या गोष्टींपैकी fs ही एक डिझाईन पायरी आहे जी ∆V कॅपॅसिटन्स ओलांडून रिपल असायला हवी हे देखील आउटपुट रिपल स्पेक म्हणून प्राप्त होते की कॅपेसिटर देखील एक डिझाइन स्पेक आहे कॅपेसिटरमध्ये या पलीकडे रिपल असू नये इंडक्टरची रचना करताना ∆IL चे मूल्य देखील एक डिराईव्हड केलेले वैशिष्ट्य आहे कारण तुम्हाला ∆IL मूल्य Io मॅक्सिमम च्या 10 टक्के गृहीत धरलेले दिसते तर हे माझ्याकडे एक डिझाइन आहे आणि लोक वापरतात ते डिझाइन केलेले मूल्य किंवा काही विनिर्देशांमध्ये Io चे मिनिमम व्हॅल्यु निर्दिष्ट केले आहे तर Io च्या मिनिमम व्हॅल्यु वर आधारित ∆IL मूल्य मिळू शकते तर इंडक्टरचे मूल्य शोधणाऱ्या इंडक्टरकडे पाहू ∆IL चे मूल्य शोधून स्पष्ट होते तर आत्ता तुम्ही पाहू शकता की कॅपेसिटरचे मूल्य ∆IL ∆V आणि fs चे मूल्य ओळखून काढले जाऊ शकते fs ओळखले जाते ∆V डिझाईन स्पेकमधून येत आहे ∆IL देखील डिझाइन स्पेकमधून येते तर आता आपण इंडक्टर L चे मूल्य शोधूया त्यामुळे आपल्याला माहित आहे की करंटच्या बाबतीत तो त्या दराने Vin -Vo L च्या दराने वाढत आहे आणि नंतर तो कमी होत आहे चा दर - VoL हा आहे तर बक कन्व्हर्टरच्या बाबतीत इंडक्टर करंटचे एवरेज मूल्य Io कुठे आहे तर हे आपण आत्ताच पाहिले आहे फक्त यासाठी विविध वेव्हफॉर्मचा अभ्यास करत असताना इंडक्टर करंट फॅराडेच्या नियमFaraday's law VL नुसार जातो तेव्हा इंडक्टरमधील व्होल्टेज समान आहे आणि VLL आहे तर आमच्याकडे आता हे आहे तुम्ही स्लोप पैकी एक वापरू शकता आऊटपुटमधील एकमेव व्हेरिएबलमध्ये एक व्हेरिएबल आहे तो म्हणजे फॉलिंग स्लोप म्हणून आपण ते वापरू शकतो तर आपण असे म्हणूया की हा दर मी शेवटी या स्लोप च्या दराचे अचूक मूल्य घेईन डेल्टा आहे आणि ते सर्व लिनियर सरळ रेषा असल्यामुळे लोक म्हणतात ∆IL∆T आता या विशिष्ट बक कन्व्हर्टर वेव्हफॉर्म प्रकरणात ∆IL इतके आहे तर या वेळेत ∆IL मध्ये इथून इथपर्यंत बदल आहे तर ही वेळ बक कन्व्हर्टर केससाठी एक मायनस dTs होती तुम्ही वरच्या उतारावरही तेच करू शकता आणि तुम्हाला तोच परिणाम मिळेल तर ∆IL जे होते ते स्वतः ∆IL आहे तर हे काहीच नाही पण ∆IL Ts तर या कालावधीत आमच्याकडे VoL हा दर आहे म्हणून आपण येथे लिहित आहोत की VoL हे ∆IL एक वजा dTs किंवा L समान असेल या समीकरणाची पुनर्रचना केल्यास तुम्हाला Vo दिसेल म्हणून मी ते fs ने बदलेन कारण fs हे आणखी एक डिझाइन स्पेक आहे जे सामान्यतः d हे ड्युटी सायकल दिले जाते तर L चे मॅक्सिमम व्हॅल्यु मिळविण्यासाठी आपण d चे मिनिमम व्हॅल्यु म्हणजे d min वापरू शकतो त्यामुळे तुम्ही L max चा विचार केल्यास तुम्हाला Vo dmin ∆IL fs मिळेल आता dmin ची व्हॅल्यू कशी मिळवायची आता आपल्याला Vo ची व्हॅल्यू कशी मिळवायची हे माहित आहे Vo हे dVin च्या बरोबरीचे आहे आता यामध्ये Vin दिलेला आहे आणि Vo दिलेला आहे साधारणपणे Vo हा स्पेक आहे Vin देखील एक इनपुट स्पेक आहे तर d प्रत्यक्षात मोजण्यायोग्य आहे म्हणून आम्ही d VoVin ची गणना करतो आणि साधारणपणे तुम्हाला दिसेल की Vo चे रेगुलेटेड केले जावे ते कॉन्स्टंट मूल्य असावे Vin मध्ये फरक असूनही ते रेगुलेटेड केले जावे तर तुम्हाला दिसेल की d हे VoVin max किंवा VoVin min आणि मधील कोणतेही मूल्य असू शकते त्यामुळे ही लिमिटिंग व्हॅल्यू असू शकतात जिथे Vo Vin max dmin मूल्य आणि Vo Vin min dmax मूल्य तर आपण अशा प्रकारे गणना करतो Vinmax आणि Vinmin इनपुट टॉलरन्स स्पेक वैशिष्ट्यावरून आढळतात त्यामुळे तुम्ही dmin आणि dmax शोधू शकता आणि नंतर L चे मूल्य शोधण्यासाठी येथे हे dmin मूल्य वापरू शकता क्षमस्व हे किमान ड्युटी सायकल साठी होते हे इतर कोणत्याही ड्युटी सायकल साठी देखील L चे मूल्य इतर कोणत्याही ड्युटी सायकल ची काळजी घेण्याइतके मोठे असेल आता आणखी एक मुद्दा इथे मी नमूद केला आहे की Vo एक spec f देखील एक spec f आहे f s देखील एक spec आहे आणि Vo देखील d ज्ञात आहे म्हणून IL वगळता सर्व काही मोजण्यासाठी वापरले जाऊ शकते आणि स्टार्टिंग व्हॅल्यू म्हणून तुम्ही Io मॅक्सिमम लोड करंट च्या 10 टक्के वापरता आणि हे वापरता आणि L चे काही मूल्य शोधा आणखी एक मार्ग देखील आहे काहीवेळा खालील तपशील देखील कधीकधी दिलेला असतो तुम्हाला ते दिसेल मला हे समीकरण लिहू दे L Vo 1 - d ∆IL fs तर तुम्ही पाहाल की इंडक्टरच्या बाबतीत हे तुम्हाला दिसते की इंडक्टर करंट या पद्धतीने वर खाली जात आहे आणि येथे तुमच्याकडे Io हा Io आहे आता Ro व्हॅल्यू वाढल्यावर काय होईल जर Ro व्हॅल्यू आउटपुट लोड रेझिस्टन्स व्हॅल्यू वाढवली तर तुम्हाला Io कमी होताना दिसेल त्यामुळे Io कमी होत राहील परंतु तुम्ही पहात आहात की त्यांचा डेल्टा IL आणि येथील स्लोप चा दर बदलणार नाही कारण ते येथे Vin - Vo L आणि Vo L द्वारे निर्धारित केले जातात आणि म्हणून जर ते स्वतंत्र असतील तर लोड रेझिस्टर मूल्य किंवा लोड करंट मूल्य त्यामुळे या त्रिकोणी रिपल चा आकार कायम राहील आणि रिपल ची उंचीही कायम राहील तर मर्यादेत तुम्हाला दिसेल की ते फक्त स्पर्श करू शकते रेषा सरळ नाहीत तर ते अशा प्रकारे 0 लाईनला स्पर्श करू शकते त्यामुळे हे Io चे Io मिनिमम मूल्य मानले जाईल Io चे मूल्य जेथे इंडक्टर करंट रिपल फक्त 0 रेषेला स्पर्श करते ते Io min असेल कारण त्याची एवरेज Io min असेल तर या प्रकरणात या मर्यादित प्रकरणात जर हे डेल्टा IL असायला हवे होते तर तुम्हाला दिसेल की ∆IL 2 हे Io minimum च्या बरोबरीचे असेल किंवा ∆IL 2Io किमान आहे आणि ही एक अतिशय महत्वाची अट आहे जी तुम्ही ∆IL चे मूल्य निवडण्यासाठी वापरू शकता ∆IL हे Io मिनिममच्या दोन पट असावे जेथे Io किमान निर्दिष्ट केले आहे म्हणून हे निर्दिष्ट केले आहे जर हे वापरकर्त्याने निर्दिष्ट केले असेल तर तुम्ही डेल्टा IL चे मूल्य शोधण्यासाठी याचा वापर करू शकता जर हे निर्दिष्ट केले नसेल तर तुम्ही डेल्टा वापरता IL हे Io च्या 10 टक्के आहे तुम्ही हे कसे शोधण्याचा प्रयत्न करता आता येथे आणखी एक मुद्दा असा आहे की हे Io किमान हे फक्त 0 रेषेला स्पर्श करत आहे तर हे कंटीन्यूअस कंडक्शन च्या सीमेवर आहे याचा अर्थ काय आहे जर तुम्ही पुढे गेलात तर आमच्याकडे असा त्रिकोण येऊ शकेल आणि मी हे ठिपके मध्ये ठेवत आहे जर बायडायरेक्शनल स्विच असेल तर तुम्हाला इंडक्टर करंट निगेटिव्ह होताना दिसेल पण सिरीज स्विच ब्लॉक केल्यास तुम्हाला दिसेल की इंडक्टर करंट तसाच जातो तर या बिंदू दरम्यान स्लोप मध्ये हा अचानक बदल आहे तर इंडक्टर करंट 0 पर्यंत पोहोचतो स्लोप मध्ये बदल होतो आणि नंतर पुन्हा स्लोप मध्ये बदल होतो म्हणून म्हणूनच आपण म्हणतो की तो खंडित आहे किंवा कंडक्शन कालावधी स्वतःच डिसकंटीन्यूअस आहे तुमच्याकडे असा कालावधी आहे जेथे इंडक्टर करंट हा सध्याचा कालावधी आहे जेथे इंडक्टर करंट 0 आहे पुन्हा उपस्थित नाही तो उपस्थित आहे तर हा एक डिसकंटीन्यूअस कंडक्शन क्षेत्र किंवा DCM आहे या प्रकारच्या इंडक्टर करंट वेव्हफॉर्मला DCM म्हणतात आणि 0 रेषेवरील सर्व वेव्हफॉर्म हा प्रकार निळा किंवा कंटीन्यूअस कंडक्शन किंवा CCM मध्ये दर्शविला जातो म्हणून तुम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की इंडक्टर करंट CCM मध्ये कार्यरत आहे आणि DCM मध्ये नाही कारण आपण ज्या सर्व विश्लेषणाबद्दल बोलत आहोत ते कंटीन्यूअस कंडक्शन मोडसाठी आहे